नमस्कार आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन थिअरम बद्दल चर्चा करणार आहोत ते आहेत रेसिप्रोसिटी थिअरम आणि कंपेंन्सेशन थिअरम चला तर आपण रेसिप्रोसिटी थिअरम ने सुरूवात करूया तर रेसिप्रोसिटी थिअरम मुळात काय आहे ते पाहूया सर्व नेटवर्कसाठी रेसिप्रोसिटी थिअरम वापरला जाऊ शकत नाही हा त्याचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे त्यामुळे रेसिप्रोसिटी थिअरम वापरताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल आणि त्यावरील निर्बंध लक्षात ठेवावे लागतील कारण जर त्यांचे आपण पालन केले नाही तर आपण रेसिप्रोसिटी थिअरम चुकीच्या पद्धतीने वापरू आणि त्यामुळे सर्किटमध्ये गंभीर परिणाम होऊ शकतात या लेक्चरमध्ये आपण रेसिप्रोसिटी थिअरम म्हणजे काय ते स्पष्ट करू आणि गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ आता रेसिप्रोसिटी थिअरम म्हणजे काय ते पाहूया थिअरमनुसार रेसिप्रोकल नेटवर्क मध्ये एका ब्रांचमधील emf E म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स E दुसऱ्या ब्रांचमध्ये करंट I निर्माण करतो त्यानंतर जर emf पहिल्या ब्रांचकडून दुसऱ्या ब्रांचकडे नेला त्यामुळे तो शॉर्टसर्किटने रिप्लेस होतो आणि तो पहिल्या ब्रांचमध्ये समान करंट निर्माण करतो आता एका सर्किटच्या मदतीने ही व्याख्या समजून घेऊया समजा मुळात आपल्याकडे आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे एक सर्किट आहे जिथे नोड a आणि b यांच्यामध्ये एक व्होल्टेज सोर्स E आहे आणि तो रेझिस्टन्स a कडून b कडे वाहणारा करंट I निर्माण करत आहे जेव्हा व्होल्टेज सोर्स चालू असेल तेव्हा सर्किट देखील सुरू होईल या ठराविक ब्रांचमधून करंट प्रवाहित होईल आता समजा हा करंट I आहे असे आपण म्हणत आहोत त्यामुळे रेसिप्रोसिटी थिअरमनुसार जर आपण रिप्लेस केले किंवा ह्या करंट आणि व्होल्टेज सोर्स E च्या जागांची अदलाबदल केली तर त्यानंतर सर्किटमधील इतर व्हॅल्यूज बदलणार नाहीत याचा अर्थ काय होतो याचा अर्थ आपण E ची व्हॅल्यू बदलत आहोत तर ती आपण कशी बदलाल आपण केवळ व्होल्टेज सोर्स E हा एक पॅरामिटर आणि ह्या ठराविक ब्रांचमधून वाहणारा करंट हा दुसरा पॅरामिटर या दोन पॅरामीटर्सची जागा बदलाल त्यामुळे जर करंटच्या ठिकाणी आपण व्होल्टेज सोर्स वापरला तर आधी करंटची दिशा ज्या पद्धतीने होती त्याच पद्धतीने व्होल्टेज सोर्सची पोलॅरिटी असण्याची खात्री आपल्याला द्यायला हवी ज्यामुळे सर्किटला पॉवर दिली जाईल त्यामुळे येथे जर आपण c d च्या दरम्यान पाहिले तर E ची पोलॅरिटी वर मायनस आणि खाली प्लस अशी आहे जेव्हा मूळचे सर्किट चालू होते तेव्हा सोर्स कडून असणारी करंटची दिशा सारखीच आहे याची खात्री होईल आता पुढे ज्या ब्रांचमध्ये व्होल्टेज सोर्स जोडलेला होता त्याठिकाणी आपल्याला करंट सोर्स वापरावा लागेल आता आपल्याला काय करावे लागेल आता व्होल्टेज सोर्स उपलब्ध नाही म्हणून आपल्याला नोड a b ला सरळ शॉर्टसर्किट करावे लागेल हे शॉर्टसर्किट होईल आणि ब्रांचमधील इतर पॅरामीटर्स तसेच ठेवल्यामुळे सारखाच करंट प्रवाहित होईल याचा अर्थ असा की आपण व्होल्टेज सोर्स आणि करंट यांच्या ठिकाणांची अदलाबदल करू शकता आता महत्त्वाची गोष्ट अशी की रेसिप्रोसिटी थिअरम केवळ लिनियर सर्किट साठी वापरू शकतो आणि याठिकाणी वेळेनुसार बदलणारा कोणताही घटक नाही आता दुसऱ्या शब्दात आपण म्हणू शकता की रेसिप्रोसिटी थिअरमची अशी व्याख्या करू शकतो की जेव्हा कोणत्याही नेटवर्कमध्ये व्होल्टेज सोर्स आणि करंट यांच्या जागांची अदलाबदल केली तरी सर्किट मधील व्होल्टेजची व्हॅल्यू आणि सर्किट मधून वाहणारा करंट सारखाच राहतो व्होल्टेज सोर्सची पोलॅरिटी ब्रांचमधील करंटच्या दिशेनुसार प्रत्येक स्थितीसाठी सारखीच असली पाहिजे याची आपण चर्चा केली त्यामुळे एक सोर्स असलेल्या नेटवर्क मध्येच फक्त रेसिप्रोसिटी थिअरम वापरला जाऊ शकतो हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल जर नेटवर्कमध्ये अनेक सोर्सेस जोडलेले असतील तर रेसिप्रोसिटी थिअरमचा उपयोग आपण त्याठिकाणी करू शकणार नाही रेसिप्रोसिटी थिअरमची ही मर्यादा आहे हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवावे लागेल नाहीतर आपण रेसिप्रोसिटी थिअरम चुकीच्या पद्धतीने वापरू आता एका उदाहरणाद्वारे हा पैलू समजून घेऊया त्यामुळे या ठराविक थिअरम बद्दल आपल्याला स्पष्टता येईल आकृतीत दाखवलेले हे ठराविक सर्किट आपण पाहूया आपल्याकडे सर्किटला Is करंट देणारा 45 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स E आहे आणि सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला 4 ओहम रेझिस्टन्स दिसेल आता आपल्याला हे सिद्ध करायचे आहे की जर आपण I आणि E यांच्या स्थानांची अदलाबदल केली तरी करंट I च्या व्हॅल्यू बदलणार नाहीत आपण काय करूया आधी आपण काय काढायचे या ठराविक मांडणीमध्ये I ची व्हॅल्यू काय असेल या सर्किटचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढण्याचा प्रथम प्रयत्न करूया सर्किटचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स असेल Req24।।61215 त्यामुळे करंट Is असेल Is45153A आता आपण करंट डिव्हिजन चा नियम वापरू शकता येथे करंट दोन भागांमध्ये विभागला आहे रेझिस्टन्सची व्हॅल्यू भागिले रेझिस्टन्सची बेरीज हा यातून प्रवाहित होणारा करंट असेल त्यामुळे येथे आपण पाहू शकता I36121 5A आता रेसिप्रोसिटी थिअरम सिद्ध करण्यासाठी आपण काय करूया आपण E आणि I यांच्या स्थानांची अदलाबदल करूया त्या केसमध्ये काय होईल आकृतीत दाखवल्याप्रमाणे सर्किटमध्ये सुधारणा होईल यामध्ये आपल्याला वरून खाली अशी सोपी दिशा दिसेल वरच्या बाजूला मायनस चिन्ह आणि खालच्या बाजूला प्लस चिन्ह असेल आणि आधीच्या आकृतीमध्ये असलेल्या I च्या दिशेने करंट Is प्रवाहित होईल जेथे व्होल्टेज सोर्स जोडलेला होता तो आपण शॉर्टसर्किटेड केला आहे आणि आधीच्या केसमध्ये असलेल्या करंट इतकाच करंट I सर्किटच्या या शॉर्टसर्किट भागातून वाहत आहे असे आपण गृहीत धरले आहे आता जेव्हा सर्किट रेसिप्रोसिटी थिअरम नुसार सुधारलेले असते तेव्हा आपल्याला I ची व्हॅल्यू पुन्हा एकदा 1 5 एंपियर असेल हे सिद्ध करावे लागेल त्यामुळे आता पुन्हा जर आपण पाहिले तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय असेल Req12।।62410 आता या केसमध्ये सोर्स करंट Is ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला व्होल्टेज सोर्सची व्हॅल्यू 45 मिळाली आहे आणि ह्या बाजूने सोर्सकडून आपण जो रेझिस्टन्स पाहिला होता तो सर्किटचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आहे त्यामुळे जेव्हा आपण सोर्स करंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराल ती 4 5 एंपियर असेल आता करंट डिव्हिजन नियमाप्रमाणे पुन्हा एकदा आपण करंट I ची व्हॅल्यू काय असेल ते अशाप्रकारे काढू शकता I4 5A आता दोन्ही केसेसमध्ये करंट I सारखाच आहे हे आपण पाहू शकतो याचा अर्थ असा की या ठराविक सर्किटसाठी रेसिप्रोसिटी थिअरम लागू पडतो असे आपण म्हणू शकतो सुधारणा केलेल्या सर्किटमध्ये आपण व्होल्टेज सोर्स अशाप्रकारे ठेवू ज्यामुळे त्याच दिशेने व्होल्टेज सोर्सकडून करंट मिळेल आपण ज्या ठिकाणी व्होल्टेज सोर्स जोडलेला होता त्या भागातील करंट सोर्स शॉर्ट केल्यावर आधीच्या केसप्रमाणेच करंटची व्हॅल्यू सारखीच असेल हे आपल्याला समजले त्यामुळे या ठराविक केससाठी रेसिप्रोसिटी थिअरम लागू पडतो हे सिद्ध होते आता ज्याला कंपेंन्सेशन थिअरम म्हणतात त्या थिअरम बद्दल बोलूया नेटवर्क एनालिसिस मधील कंपेंन्सेशन थिअरम हा देखील महत्वाच्या थिअरमपैकी एक आहे बऱ्याच वेळा इलेक्ट्रिकल सर्किट मधील सेन्सिटिव्हिटी कॅल्क्युलेट करणे हे या थिअरमचे एक एप्लीकेशन असते जेव्हा एखाद्या ठराविक भागामध्ये आपण सेन्सिटिव्हिटी काढण्याचा प्रयत्न करत असाल त्या भागामधील व्होल्टेजची व्हॅल्यू आपण थोडीफार बदलली समजा V तर त्या भागामधील करंट किती बदलेल ती सेन्सिटिव्हिटी असते यामुळे ज्यासाठी आता आपण सेन्सिटिव्हिटी काढण्याचा प्रयत्न करत आहात त्या ठराविक सर्किट घटकांसाठी किंवा त्या ठराविक भागासाठी सेन्सिटिव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल विशेषतः कंपेंन्सेशन थिअरम म्हणजे काय आता वाढीव रेझिस्टन्स ΔR बदलून त्याजागी व्होल्टेज सोर्स IΔR मधील मूळचा करंट आणि रेझिस्टन्स ΔR यांचे एकीकरण जोडून सर्किट मधील करंट बदल ΔI कॅल्क्युलेट करता येतो त्याच वेळी सर्किट मधील इतर सोर्सेस त्यांच्या इक्विव्हॅलंट इम्पीडन्स ने बदलायचे याचा अर्थ काय होतो समजा आपल्याकडे एक नेटवर्क आहे आणि नेटवर्कच्या 2 लोड टर्मिनल्सला RLव्हॅल्यूचा लोड जोडलेला आहे आपण काय करू शकता हे संपूर्ण सर्किट आपण थेवेनिन्स इक्विव्हॅलंटने रिप्लेस करू शकता थेवेनिन्स थिअरमच्या वेळी आपण याचीच चर्चा केली त्यामुळे लिनियर 2 टर्मिनल नेटवर्क हे त्याच्या थेवेनिन्स इक्विव्हॅलंटने रिप्लेस होऊ शकते त्यामुळे येथे आपण नेटवर्कचे थेवेनिन्स इक्विव्हॅलंट काढले आहे आता समजा तिथे लोड RLच्या व्हॅल्यूमध्ये ΔR बदल असेल तर या केसमध्ये रेझिस्टन्सची अपडेटेड व्हॅल्यू RLΔR लोड करंटमध्ये बदल करते त्यामुळे आधी लोड करंट IL होता आता तो IL'झाला आहे IL' IL हा ΔI समान असेल जर आपल्याला फक्त ΔI चा परिणाम पाहायचा असेल तर आपण नवीन व्होल्टेज सोर्सने सारख्याच पद्धतीने सर्किट दाखवू शकता आपण पाहू शकता की करंटच्या प्रवाहाच्या दिशेविरुद्ध तो असेल आणि VC I ही व्हॅल्यू RLΔR बरोबर सीरिजमध्ये जोडलेली असेल आता करंट ΔI ची व्हॅल्यू Vc होईल जी आपल्याला व्होल्टेज सोर्समध्ये IΔR दिसेल आता पुन्हा आपण कंपेंन्सेशन थिअरममध्ये ΔI करंटचे कॅल्क्युलेशन पहा आपण अशी मांडणी वापराल आपल्याला ΔI ची व्हॅल्यू काढणे सोपे होईल ΔI ची व्हॅल्यू असेल I VcRThRLR या अपडेटेड सर्किटच्या मदतीने आपण सरळ ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता त्यामुळे कंपेंन्सेशन थिअरम वापरून रेझिस्टन्स मधील होणाऱ्या बदलामुळे ΔR मुळे आपण सरळपणे ΔI चा परिणाम काय होतो ते पाहू शकता आणि कंपेंन्सेशन थिअरम नुसार हेच व्हायला हवे त्यानुसार या सर्किट मधीलΔI करंट बदलाचे कॅल्क्युलेशन वाढीव रेझिस्टन्सΔR ला वाढीव रेझिस्टन्स ΔR आणि व्होल्टेज सोर्स IΔR यांच्या सिरीज एकीकरणाने बदलता येते हा व्होल्टेज सोर्स IΔRआणि हा रेझिस्टन्स ΔR आहे हा रेझिस्टन्स मूळच्या रेझिस्टन्स RLएवढा राहील त्यामुळे RLΔR हा अपडेटेड रेझिस्टन्स असेल त्याच वेळी सर्किटमधील सर्व सोर्सेस त्यांच्या समान इम्पीडन्सने रिप्लेस होतील याचा अर्थ आपण मूळचे थेवेनिन्स व्होल्टेज शॉर्टसर्किटने रिप्लेस करत आहोत जर आपल्याकडे करंट सोर्स असेल तर तो ओपन सर्किटेड होईल आणि सर्व रेझिस्टन्सच्या व्हॅल्यू सर्किटमध्ये तशाच ठेवल्या जातील त्यामुळे सर्किटच्या इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सची व्हॅल्यू RThअसेल ती सर्किटमध्ये तशीच ठेवली जाईल आणि या मांडणीमुळे आणि रेझिस्टन्सची व्हॅल्यू RL ते RLΔR बदलल्यामुळे आपण सर्किटमध्ये वाहणाऱ्या करंट ΔI ची व्हॅल्यू सहजपणे काढू शकतो कंपेंन्सेशन थिअरम हेच सांगत आहे आत्तापर्यंत चर्चा केल्याप्रमाणे आपल्याला काय समजले आणि जे समजले ते सिद्ध करूया आपण पाहिले की कंपेंन्सेशन थिअरम आपल्याला व्होल्टेज सोर्स IΔR म्हणजेच Vc ची व्हॅल्यू देईल मूळच्या करंटच्या विरुद्ध दिशेने ओरिएंटेशन असेल पर्यायाने आपण असे देखील म्हणू शकतो की कोणत्याही नेटवर्कचा रेझिस्टन्स रिप्लेस झालेल्या रेझिस्टन्स मधील व्होल्टेज एवढेच व्होल्टेज असलेल्या सोर्सने रिप्लेस होऊ शकतो आपण जर रेझिस्टन्स मधील बदल ΔR पाहिला तर त्या ΔR मधील व्होल्टेज ड्रॉप IΔR असेल त्यामुळेच ते इक्विव्हॅलंट व्होल्टेज सोर्स Vc ने बदलले जाईल आता आपण कॅल्क्युलेट केलेले अपडेटेड सर्किट थिअरमचे समर्थन करायचे किंवा नाही हे समजून घेण्याचा आणि सिद्ध करण्याचा प्रयत्न करुया DC नेटवर्कला लोड RLजोडलेला आहे असे गृहीत धरूया म्हणजे आपल्याकडे येथे हा सोर्स आहे आणि त्याला लोड RLजोडलेला आहे जेव्हा आपण थेवेनिन्स थिअरमची चर्चा करतो या ठराविक सर्किटला त्याच्या इक्विव्हॅलंट व्होल्टेज बरोबर सिरीजमध्ये जोडलेल्या रेझिस्टरने रिप्लेस करतो असे आपण म्हणतो त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे सर्किट इक्विव्हॅलंट सर्किटने रिप्लेस करता येऊ शकते आणि टर्मिनल a b च्या एक्रॉस लोड RL जोडलेला असतो आता जर आपण ILची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असाल तर ती असेल ILVThRThRL तर आता ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली RTh हा थेवेनिन्स रेझिस्टन्स आहे आता जर आपण लोड रेझिस्टन्सची व्हॅल्यू RL ते RLΔR अशी बदलली तर काय होईल ते पाहूया सर्किटचा इतर भाग बदललेला नसल्यामुळे पुढील स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे थेवेनिन्स इक्विव्हॅलंट नेटवर्क सारखेच राहील आता येथे सर्किटमधील इतर पॅरामीटर्स सारखेच आहेत त्यामुळे थेवेनिन्स इक्विव्हॅलंटमध्ये कोणताच बदल होणार नाही थेवेनिन्स इक्विव्हॅलंट सारखेच राहील फक्त लोड रेझिस्टन्समध्ये बदल होईल जो आता RLΔR आहे आता अपडेटेड लोड रेझिस्टर मधून प्रवाहित होणारा करंट IL' आहे तर आता काय होईल आता IL'ची व्हॅल्यू काय असेल IL'V0RThRLR आता आपण कंम्पेन्सेशन थिअरम वापरू आणि व्होल्टेज सोर्स त्याच्या इंटरनल रेझिस्टन्स ने रिप्लेस करू आणि Vc हा अजुन एक व्होल्टेज सोर्स जोडू आता कंम्पेन्सेशन थिअरम नुसार आपले सर्किट असे असेल या ठिकाणी नेटवर्कमध्ये असलेला व्होल्टेज सोर्स आपण शॉर्टसर्किट करू या केसमध्ये तो VTh होता त्यामुळे आपण व्होल्टेज सोर्स VTh शॉर्टसर्किटेड केला आहे आता आपण VcIΔR असा व्होल्टेज सोर्स Vc जोडलेला आहे त्यामुळे त्याची किंमत अशी असेल परंतु तो विरुद्ध दिशेने असल्यामुळे निगेटिव्ह होईल जेव्हा शेवटी आपण अट सिद्ध करू तेव्हा आपण ते पाहू आता ΔI ची व्हॅल्यू बदलेल असे आपण गृहीत धरूया आता IIL IL जेव्हा ΔR वापरला होता तेव्हा ILहा मूळचा करंट होता आणि ILही अपडेटेड करंटची व्हॅल्यू आहे आता वरील इक्वेशनमध्ये ILआणि ILची व्हॅल्यू वापरल्यानंतर आपल्याला I मिळेल IVThRThRLR V0RThRL आता आपण हे सोपे करूया आता आपण दोन्ही छेदांचा गुणाकार करूया आणि त्याचा वापर करून येथे लिहूया येथे या ठराविक ठिकाणी आणि सोडवूया IVThRThRLR VThRThRL VThRThRL RThRLRRThRLRRThRL VThRThRLRRThRLR ILRRThRLR आता आपल्याला काय माहित आहे VCILR त्यामुळे I VcRThRLR तर या बरोबरच जेव्हा ΔR मध्ये बदल होतो तेव्हा ΔI ची व्हॅल्यू काय असेल हे आपण कॅल्क्युलेट केले हे आपण सर्किटवरून प्रत्यक्ष पाहू शकता करंट मधील बदललेली व्हॅल्यू IL ILघेऊन आपण हे सिद्ध केले आहे जेव्हा आपण कंम्पेन्सेशन थिअरम वापरतो आणि जेव्हा रेझिस्टन्समध्ये बदल होतो या केसमध्ये तो ΔR आहे तेव्हा व्होल्टेज सोर्स हा सरळ व्होल्टेज सोर्स आणि रेझिस्टन्स यांच्या सिरीज एकीकरणाने बदलू शकतो हे सिद्ध होते त्यामुळे व्होल्टेज सोर्सच्या ठिकाणी जी व्हॅल्यू वापरली जाईल ती मुळचा करंट गुणिले बदललेला अपडेटेड रेझिस्टन्स ΔR अशी असेल आणि त्याचबरोबर नेटवर्कमध्ये सर्व इतर व्होल्टेज सोर्सेस आपल्याला ठेवावे लागतील याचा अर्थ असा की सर्किटमध्ये असलेले व्होल्टेज सोर्सेस आपण शॉर्टसर्किट करू डेरिव्हेशन करण्याऐवजी आपण सरळपणे सर्किट मधील बदल वापरू शकता ते म्हणजे ΔR मधील बदल आणि सरळ आपण त्याला अपडेटेड व्होल्टेज सोर्सने रिप्लेस करू शकता आणि रेझिस्टन्स ΔR मधील बदलामुळे करंट मधील बदल काढू शकता त्यामुळे आपण काय म्हणू शकाल ब्रांच रेझिस्टन्स मधील बदलामुळे ब्रांच करंट आणि इक्विव्हॅलंट बदलतो मूळ करंटच्या विरुद्ध दिशेतील ब्रांच बरोबर सीरिजमध्ये असणाऱ्या उत्कृष्ट कंम्पेन्सेटिंग व्होल्टेज सोर्सने बदलतो आणि नेटवर्क मधील इतर सर्व सोर्सेस त्यांच्या इंटरनल रेझिस्टन्सने रिप्लेस होतात कंम्पेन्सेशन थिअरमचा सारांश मुळात अशाप्रकारे काढला जाऊ शकतो याचा अर्थ असा की नेटवर्कचा इंटरनल रेझिस्टन्स RTh असतो त्यामुळे इतर सोर्सेस केवळ त्यांच्या इंटरनल रेझिस्टन्सने रिप्लेस होतात ज्या ठिकाणी Δ इतका बदल होत असतो तिथे अपडेटेड व्होल्टेज सोर्स रेझिस्टन्स बरोबर सीरिजमध्ये रिप्लेस करू शकतो अशा लिनियर सर्किटसाठी कंपेन्सेशन थिअरम सरळ अप्लाय करू शकतो हे आपण सिद्ध करू शकता अपडेटेड सर्किटच्या मदतीने सरळ करंटच्या व्हॅल्यूमध्ये होणारा बदल काढता येतो याबरोबरच आजचे सेशन येथे थांबवूया या ठराविक सेशनमध्ये आपण 2 थिअरम्स बद्दल चर्चा केली पुढील आठवड्यात आपल्या बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट कोर्समधील नवीन विषयाने सुरुवात करू